आता आपण एमओएस ट्रान्झिस्टरच्या सहाय्याने गेन एक किंवा व्होल्टेज बफर द्वारे व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स कसे रिअलाईझ करता येईल याबद्दल चर्चा करू आउटपुट व्होल्टेज इनपुट व्होल्टेजच्या समान असावे आता एक एमओएस ट्रान्झिस्टर असे दिसते आणि आपण ज्याच्याबद्दल विचार करीत आहोत तो म्हणजे हा व्होल्टेज बफर किंवा व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स रिअलाईझ करण्यासाठी फक्त एक एमओएस ट्रान्झिस्टर वापरावा लागेल आता एमओएस ट्रान्झिस्टर गेट व्होल्टेजची सोर्स व्होल्टेजशी तुलना करते जी गेट सोर्स व्होल्टेज घेते आणि ड्रेन करंट वाहण्यासाठी काही कॉन्स्टन्ट gm ने गुणाकार करते तर सोर्स व्होल्टेजच्या तुलनेत गेट व्होल्टेज किती आहे यावर करंट अवलंबून असतो तर आम्ही गेट व्होल्टेजची सोर्स व्होल्टेजशी तुलना केल्याबद्दल विचार करू शकतो आता व्होल्टेज बफरकडून आपल्याला vo vi पाहिजे आहे आता जर vi vo असेल तर vo वर ढकलले जाणे आवश्यक आहे ते वाढविणे आवश्यक आहे आणि आपण हे कसे करता ते आपण व्होल्टेज कसे वाढवित आहात याचा अर्थ असा आहे की विद्युत आउटपुट नोडमध्ये ढकलले जाणे आवश्यक आहे आणि नक्कीच जर vi vo अगदी उलट घडलेच पाहिजे vo खाली खेचणे आवश्यक आहे किंवा आउटपुट नोडमधून करंट बाहेर खेचणे आवश्यक आहे आता एमओएस ट्रान्झिस्टर मध्ये खरोखर काय होते जर VGS 0 असेल तर हा करंट ड्रेनपासून सोर्सकडे वाहतो आणि आपण पाहू शकता की करंट सोर्स नोडमध्ये ढकलले गेले आहे आणि त्याचप्रमाणे VGS 0 करंट सोर्स नोडमधून बाहेर काढले जाईल तर आपण या व्होल्टेजेसची व्यवस्था कशी करू शकतो जेणेकरून ही क्रिया होईल लक्षात ठेवा vo हे आउटपुट व्होल्टेज आहे म्हणून आउटपुट व्होल्टेज तुलनाचा भाग असणे आवश्यक आहे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आम्ही इनपुट व्होल्टेजची आउटपुट व्होल्टेजशी तुलना करीत आहोत तर vgs एकतर vi vo किंवा vo vi असणे आवश्यक आहे यापैकी कोणत्याही गोष्टी शक्य आहे vgs गेट व्होल्टेजची सोर्स व्होल्टेजशी तुलना करीत आहे तर आपण तुलना करू इच्छित असलेले ते म्हणजे vi vo किंवा vo vi असू शकते जेव्हा vi - vo 0 असेल तेव्हा करंटला आउटपुट नोडमध्ये ढकलले पाहिजे आणि येथे आपण पहाल की vgs 0 असल्यास करंटला एमओएस ट्रान्झिस्टरच्या सोर्समध्ये ढकलले आहे आपण भिन्न संयोजन वापरुन पहा परंतु असे दिसते की जर आपण येथे इनपुट व्होल्टेज लागू केले तर सोर्स नोडचा आऊटपुट म्हणून विचार केल्यास गेट सोर्स व्होल्टेज म्हणून काय लागू होते ते काही नाही परंतु vi vo आणि vi - vo 0 नंतर हा करंट सोर्सच्या नोडमध्ये खालच्या दिशेने वाहत आहे आणि सोर्सच्या व्होल्टेज वर जोर देत आहे हे सोर्स नोडमध्ये करंट ढकलत आहे आणि यामुळे सोर्स व्होल्टेज वाढते आणि आपल्यास पाहिजे अशी ही कंडिशन आहे तर आम्ही निगेटिव्ह फीडबॅक मध्ये ट्रान्झिस्टर अशा प्रकारे वापरतो आता मला टोपोलॉजी कशा दिसल्या पाहिजेत हे आधीच माहित होते म्हणून मी केवळ या संयोजनाचा विचार केला परंतु आपण आता इतर मार्गाने प्रयत्न करू शकता मी सोर्सकडून आउटपुट घेतले तर त्याऐवजी आपण ड्रेन नोडवरुन घेण्याचा प्रयत्न करू शकाल तर आपल्याला आढळेल की आपण या निगेटिव्ह फीडबॅकची अरेंजमेंट योग्य प्रकारे करू शकत नाही आपण हे करू शकणार नाही म्हणूनच जेव्हा आपण नवीन सर्किट संश्लेषित करतो तेव्हा कधीकधी आपण वेगवेगळ्या चुकीच्या मार्गाने जातो परंतु शेवटी आपण योग्य ठिकाणी पोहोचता तर येथील तत्त्व निगेटिव्ह फीडबॅक आहे आणि जर vi vo असेल तर vo वाढविणे आवश्यक आहे आणि जर vi vo ते खाली खेचले पाहिजे वगैरे वगैरे करंट सोर्सचा वापर करताना आपण व्होल्टेज कसे वाढवू किंवा कमी करू शकतो व्होल्टेज वाढविण्यासाठी आपल्याला नोडमध्ये करंट पुश करणे आवश्यक आहे आणि व्होल्टेज कमी करण्यासाठी नोडमधून करंट बाहेर खेचणे आवश्यक आहे तर मी हे परत ड्रॉ करतो ठीक आहे मी ट्रान्झिस्टरच्या स्मॉल सिग्नल पिक्चरपासून प्रारंभ करीत आहे म्हणून जेव्हा आपल्याला व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्स सारखी कार्यक्षमता रिअलाईझ करायची असेल तर आपल्याला काही कार्यक्षमता रिअलाईझ करायच्या आहे जे एक लिनिअर फंक्शन आहे vo kvi किंवा vo vi वगैरे वगैरे तर आम्ही एमओएस ट्रान्झिस्टरच्या स्मॉल सिग्नल पिक्चरचा वापर करुन सिंथेसाइझ केले आता आम्हाला ट्रान्झिस्टर बायस करण्याचे अनेक मार्ग माहित आहेत आणि संपूर्ण सर्किटसह येण्यासाठी आम्ही कार्यात्मक स्मॉल सिग्नल इक्विव्हॅलेंट सर्किटसह जाण्यासाठी त्यापैकी कोणतेही एक निवडू शकतो तर या प्रत्येक बाबतीत फंक्शनल सिंथेसाईज स्मॉल सिग्नल डोमेन इन्क्रिमेंटल डोमेनमध्ये केले जाते आणि आपल्याकडे बायसिंगची योग्य व्यवस्था केली होती आपल्याला आढळेल की काही प्रकारच्या बायसिंग व्यवस्था इतरांपेक्षा अधिक सोयीस्कर आहेत आणि आपण त्याला अधिक सोयीस्करपणे वापरू शकता तर पुन्हा मी काय केले ते म्हणजे गेट वर इनपुट लागू करणे आणि सोर्स नोड येथे हे आउटपुट व्होल्टेज असेल जर मी ते केले तर अर्थात गेट सोर्स व्होल्टेज vi vo च्या समान असेल आम्हाला माहित आहे की गेट आणि सोर्स दरम्यान आमच्याकडे एकतर vi vo किंवा vo vi असणे आवश्यक आहे जेणेकरून आम्ही इनपुट आणि आउटपुट व्होल्टेजेसची प्रभावीपणे तुलना करू तर या प्रकरणात ते vi vo आहे आम्ही आत्ताच हा सोर्स आउटपुट नोड म्हणून नियुक्त केला आहे आणि तो कंसिस्टन्ट असेल की नाही ते पाहू आता ड्रेन मी कुठेही कनेक्ट केलेला नाही म्हणून मला त्यास स्मॉल सिग्नल ग्राउंडशी जोडू द्या आता काय होईल जर vi vo ते vo जे आवश्यक आहे त्यापेक्षा लहान आहे जे इच्छित आहे vi vo त्यानंतर करंट या मार्गाने वाहते आणि पूर्वीप्रमाणे सोर्सकडे फक्त करंट सोर्स आहे हे लक्षात ठेवा यामुळे आपण विचार करू शकता की किर्चफचा करंट कायदा कसा समाधानी आहे परंतु इतर निगेटिव्ह फीडबॅक सर्किट्सप्रमाणे आपण येथे पॅरासिटिक कॅपेसिटरची कल्पना केली आहे आणि हे अनियंत्रितपणे लहान असू शकते ते कितीही असो फरक पडत नाही मुद्दा असा आहे की जर या नोडमध्ये करंट टाकला गेला तर तो कॅपेसिटरमध्ये जाईल आणि vo हळूहळू वाढेल आणि आपल्यास पाहिजे तेच आहे कारण या प्रकरणात vo आवश्यकतेपेक्षा लहान आहे म्हणून ते वाढविले जाईल आणि अगदी उलट होईल जर vi vo तर vo खूपच जास्त असेल आणि हा करंट वरच्या बाजूस दिसेल बरोबर तर तो या नोडमधून करंट खेचेल आणि तो कॅपेसिटरचा करंट ओढेल आणि आउटपुट व्होल्टेज कमी होईल तर हे सातत्यपूर्ण आहे आणि मुळात सोर्स सिग्नल पिक्चर व्होल्टेज बफरसाठी आम्हाला हे हवे आहे ड्रेन ग्राउंडवर जोडले जाऊ शकते कारण आम्ही ते वापरतच नाही ट्रांझिस्टरच्या गेटवर इनपुट लागू केले जाते आणि आऊटपुटवर आपण पॅरासिटिक कॅपेसिटरची कल्पना करू शकता जेणेकरुन vi हे vo पेक्षा भिन्न असल्यास करंट कोठेही जात असलेले हे दृश्यमान करू शकता आणि आउटपुट vo ट्रान्झिस्टरच्या सोर्समधून घेतले जाते तर हे सर्व सर्किटबद्दल आहे आता यामध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की स्टेडी स्टेट मध्ये या कॅपेसिटरद्वारे येथे करंट शून्य असणे आवश्यक आहे म्हणजे जोपर्यंत डीसीचा संबंध आहे खरोखर त्यात काहीही जोडलेले नाही तर हा करंट शून्य असावा आणि हा करंट शून्य कसा असेल जर vgs शून्य असेल तरच हा करंट शून्य असू शकतो आणि जर vgs शून्य असेल तर vo vi आउटपुट आणि इनपुट व्होल्टेजेस एकमेकांशी अगदी बरोबर असणे आवश्यक आहे आपण या प्रकारच्या युक्तिवादांशी परिचित आहात प्रथम कल्पना करा की vo vi पेक्षा भिन्न आहे आणि नंतर काय होते ते शोधून काढा आपण कॉन्स्टन्ट करंटवर ट्रान्झिस्टरला बायस करताना हे केले आणि आपण पुन्हा तेच वापरत आहोत आणि आता तुम्ही पाहू शकता की येथे फक्त एकच शक्यता आहे vgs शून्याच्या बरोबर असणे आवश्यक आहे ही विशिष्ट टोपोलॉजी vo vi कशी प्राप्त करते हे मी आता सहजपणे दर्शविले आहे आपण आगामी पाठांमध्ये याचे विश्लेषण करू आणि ते कसे वागते ते पाहू तर कमीतकमी आतापर्यंत आपण खात्री करुन घ्यावी की vo vi आहे कारण vo vi यात गेन k 1 समान आहे आणि आपण पाहू शकता की त्यात व्होल्टेज नियंत्रित व्होल्टेज सोर्सचे इष्ट गुण आहेत की नाही ते म्हणजे इनपुट रेजिस्टन्स अनंत आहे आणि आऊटपुट रेजिस्टन्स शून्य आहे वगैरे वगैरे त्यातील किमान एक भाग इनपुट रेजिस्टन्स हे पाहणे फार सोपे आहे यासह इनपुट कनेक्ट केलेले आहे मी गेटशी जोडलेला पूर्ण सोर्स दर्शविला नाही गेट करंट शून्य आहे त्यामुळे इनपुट मधून कोणतेही करंट निघत नाही तर कमीतकमी हे या पिक्चरमधून स्पष्ट झाले पाहिजे की इनपुट रेजिस्टन्स असीम आहे जेणेकरून तो भाग समाधानी आहे तर दुसरा भाग आउटपुट रेझिस्टन्सचे आगामी पाठांमध्ये विश्लेषण करू